सर्वांना नमस्कार व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणनाच्या या अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझा संपर्क येथे दिला आहे म्हणून एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला की जर तुमच्या काही शंका किंवा काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही मला नेहमी लिहू शकता आणि मी तुमच्या अभिप्रायाची दखल घेईन आणि मी देखील शक्य तितके तुम्हाला प्रतिक्रया देण्याचा प्रयत्न करेन आज आपण या अभ्यासक्रमातील सूक्ष्म वातावरणाचा भाग 1 हा पाचवा धडा बघणार आहोत या मध्ये आपल्याकडे 2 संकल्पना आहेत एक म्हणजे सूक्ष्म वातावरण आणि राजकीय वातावरणाचे विश्लेषण करणे तर हे व्यावसायिक वातावरणाचे चित्र आहे आपण आपली कंपनी यथे मध्यभागी पाहू शकतो आणि मग आपल्याकडे सूक्ष्म वातावरण आहे ज्यामध्ये कंपनी कार्यरत आहे त्यामध्ये पुरवठादार ग्राहक सार्वजनिक मध्यस्थ प्रतिस्पर्धी भागधारक इत्यादींचा समावेश आहे आणि मग हे सूक्ष्म वातावरण हे स्थूल वातावरणामध्ये आहे आणि या सूक्ष्म वातावरणामध्ये राजकीय वातावरण सूक्ष्म वातावरण सामाजिक वातावरण आणि तांत्रिक वातावरणाचा समावेश आहे त्यामुळे कोणतीही कंपनी व्हॅक्यूममध्ये चालत नाही ती काही प्रकारच्या वातावरणात चालते आणि हेच आपण या धड्यात तसेच पुढील धड्यामध्ये बघणार आहोत की कंपनीच्या वातावरणाचा कंपनीद्वारे सेवांच्या वितरणावर कसा परिणाम होतो तर आपण स्थूल वातावरणाचे विश्लेषण करणार आहोत तर स्थूल वातावरण हे एक स्वतंत्र घटक आहे जे कोणत्याही कंपनीला प्रभावित करू शकते जरीही कंपनी सध्याच्या व्यावसायिक वातावरणाशी सुसंगतपणे आपली सेवा निर्माण आणि वितरित करण्यास सक्षम असेल किंवा नसेल याचा अर्थ स्थूल वातावरण हे कंपनीच्या व्यवसाय वातावरणाशी सुसंगत आहे की नाही हे निर्धारित करते आता आपल्याला व्यावसायिक वातावरणाचे विश्लेषण करावे लागेल आणि या स्थूल वातावरणाचे विश्लेषण करण्याचे मार्ग म्हणजे राजकीय आर्थिक सामाजिक आणि तांत्रिक परिमाण आहेत या वातावरणाचे विश्लेषण PEST विश्लेषण आणि राजकीय आर्थिक सामाजिक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाते तर आपण राजकीय वातावरण बघूया आपली कंपनी कायदेशीर हद्दीत कार्यरत आहे आणि सामान्य व्यवसाय पद्धतीशी सुसंगत आहे याची खात्री करण्यासाठी आपण राजकीय वातावरणाचे विश्लेषण केले पाहिजे बदलत्या राजकीय शक्तींचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आपल्याला हे देखील समजले पाहिजे की राजकीय पद्धती आपल्या व्यवसायाच्या वाढीस कशी सक्षम किंवा अडथळा आणू शकतात उदाहरणार्थ अनिवार्य केलेले रिसायकल कायद्यांमुळे रीसायकल उद्योगाला चालना मिळाली आहे उदाहरणार्थ नेस्ले आणि स्टारबक्स सारख्या खाद्य सेवा कंपन्या त्यांचे पेपर कप रिसायकल करतात तर अशा प्रकारे राजकीय वातावरण व्यापारी वातावरणावर परिणाम करत आहे आता व्यवसायाच्या राजकीय वातावरणाचे 2 संभाव्यतेवरून विश्लेषण केले जाऊ शकते पहिला म्हणजे संभाव्य व्यवसाय कायदा आहे आणि दुसरा संभाव्य विशेष इंटरेस्ट ग्रुपचे कार्य आहे म्हणून व्यवसाय कायद्याकडे येऊया व्यवसाय कायद्याचे उद्दीष्ट कंपन्यांना अन्यायकारक स्पर्धेपासून संरक्षण देणे ग्राहकांना अन्यायकारक व्यवसाय पद्धतींपासून संरक्षण करणे बेलगाम व्यवसायाच्या वर्तनापासून समाजाचे हित जपणे त्यांच्या उत्पादनांद्वारे किंवा उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या सामाजिक खर्चासह व्यवसायांवर शुल्क आकारणे आहे तर इथे थोडक्यात 0434 व्यवसाय कायद्याचे उद्दिष्ट कंपन्यांना अन्यायकारक स्पर्धेपासून संरक्षण देणे ग्राहकांना अन्यायकारक पद्धतींपासून संरक्षण देणे बेलगाम व्यावसायिक वर्तनापासून समाजाच्या हिताचे रक्षण करणे आणि सामाजिक व्यवसायावर शुल्क आकारणे हे आहे तसेच व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांद्वारे किंवा उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या सामाजिक खर्चासह शुल्क आकारणे आहे त्यामुळे प्रत्येक नवीन कायद्याला एक वैध तर्क आहे तरी हे व्यवसायाची क्षमता कमी करू शकतात आणि या कायद्यांमुळे व्यवसायाच्या वाढीवर मर्यादा आणण्याचा अनपेक्षित परिणाम होऊ शकतो भारतात स्पर्धा अधिनियम 2002 अंतर्गत स्पर्धा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ज्यामुळे स्पर्धेला प्रोत्साहन आणि टिकवून ठेवता येईल आणि कायद्याद्वारे ग्राहकांचे हित जपता येईल म्हणून आपण व्यवसाय कायद्याकडे येऊया तर कायदे आणि नियमन कायदे प्रशासन न्यायनिवाडा आणि लॉबिंग या 5 घटकांच्या दृष्टीने व्यवसाय कायद्याचे अधिक विश्लेषण केले जाऊ शकते तर आपण हे घटक एक एक करून पाहूया कायदे आणि नियम बघूया तर कायदे आणि नियम विधेयकांचा संदर्भ देतात जे पास झाले आहेत किंवा प्रभावी आहेत आपल्या व्यवसायावर परिणाम करणारे कायदे आणि नियमांची उदाहरणे म्हणजे हॉटेलमधील रूम टॅरिफ आणि इतर शुल्कावरील नियंत्रण करणारी किंमती आहेत तर ही नियंत्रणे वेगवेगळ्या व्यवसायांच्या नियामकांद्वारे केली जातात मग टॅक्सेस लायसेन्सिंग बार्बर शॉप पूल्स रेस्टॉरंट्स नाईट क्लब बार इत्यादी आहेत टॅक्स हॉलिडे करणे विशिष्ट उद्योगात सुरक्षा मानके ठरविणे कायदे बनविणे किमान श्रम वेतन ठरविणे आणि उपलब्ध असणारे पोलीस दल बघणे तर हे सर्व कायदे आणि नियमांचे भाग आहेत जे पास झालेल्या किंवा प्रभावी असलेल्या बिलांचा संदर्भ देतात तर कायदे आणि नियम आणि भारतात व्यवसाय चालवण्याशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांची यादी खाली दिली आहे तर भारतात व्यवसाय कायदे संबंधी आपल्याकडे अनेक कायदे आहेत तर पहिला कायदा म्हणजे अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954 औषध नियंत्रण अधिनियम 1954 कंपनी कायदा 1956 प्रमाणित वजन आणि उपाय कायदा 1976 किंमत क्रम प्रदर्शन 1963 भारतीय पेटंट अधिनियम 1970 पॅकेजेस वस्तू नियमन आदेश 1975 हे आहेत ग्राहक संरक्षण कायदा 1986 जल प्रतिबंधक आणि प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1974 हवा प्रतिबंध आणि लोकसंख्या नियंत्रण अधिनियम 1981 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि स्पर्धा अधिनियम 2002 त्यामुळे देशात कार्यरत असलेल्या अनेक व्यवसायांद्वारे अयोग्य स्पर्धा किंवा काही प्रकारची कार्टेल किंवा मक्तेदारी 0738 तयार केली जात नाही याची खात्री करण्यासाठी स्पर्धा अधिनियमानुसार स्पर्धा आयोगाची स्थापनाही करण्यात आली आहे मग आपण कायद्याकडे येऊया कायदे म्हणजे ज्या प्रक्रियेद्वारे बिले मंजूर केली जातात नाकारली किंवा रद्द केली जातात त्या प्रक्रियेला सूचित करते आपल्या व्यवसायावर परिणाम करणारी कायद्याची उदाहरणे म्हणजे बिल वाढवणे आणि मंजूर करणे मूल्यवर्धित आणि सेवा कर सादर करणे ही आहेत तर अलीकडेच सामान्य सेवा कर देखील पास झाला आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी बिल वाढवणे आणि मंजूर करणे हॉटेलमधील नाइट क्लब बंद करणारे बिल वाढवणे आणि पास करणे किंवा जुगारावर बंदी घालणे हे कदाचित त्याला माहित असेल तर हे असे काही कायदे आहेत जे मंजूर झाले आहेत आणि जे उठवले गेले आहेत आणि हे कायदे व्यवसायावर परिणाम करतात म्हणून कोणते कायदे येणार आहेत किंवा मंजूर केले जाणार आहेत आणि त्याचा आपल्या व्यवसायावर कसा परिणाम होईल याविषयी आपण जागरूक असले पाहिजे मग प्रशासनाचा भाग येतो तर प्रशासन म्हणजे सरकारद्वारे कायदे आणि नियम कसे व्यवस्थापित केले जातात आणि अंमलात आणले जातात प्रशासनाची उदाहरणे जी आपल्या व्यवसायावर परिणाम करू शकतात ती म्हणजे सरकारी हॉटेलची ग्रेडिंग प्रणाली बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यावर आयात शुल्माकाची माफी किंवा किंवा सेवा सुविधेचे नूतनीकरण सेवांमधील कामांच्या तासिकेवरील बंदी खरेदी प्रणालीवरील नियंत्रण राष्ट्रीय विमान सेवा जे देशातून पर्यटकांच्या प्रवेश किंवा बाहेर पडण्याचे आदेश देतात आणि व्यावसायिक वातावरणातील अखंडता आणि भ्रष्टाचार हे आहेत तर प्रशासनाची ही काही उदाहरणे आहेत जी आपल्या व्यवसायावर परिणाम करू शकतात ही उदाहरणे राजकीय वातावरणात कायदे आणि नियमांच्या प्रशासनाबद्दल आहेत त्यानंतर निर्णय येतो तर निर्णय म्हणजे कायदे आणि नियम कुठे आणि कसे लागू केले जातात आपल्या व्यवसायावर परिणाम करू शकणाऱ्या निर्णयाची उदाहरणे म्हणजे सेवा कराराच्या अंमलबजावणीवरील न्यायालयीन निर्णय ग्राहक न्यायालयांचे निर्णय ओव्हरबुकिंगच्या कायदेशीर परिणामांवरील न्यायालयीन निर्णय आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन न्यायव्यवस्थेची संपूर्ण अखंडता आणि न्यायव्यवस्थेची गुणवत्ता आणि परदेशी अंमलबजावणीची गुणवत्ता निर्णय किंवा आर्बिट्रेशन पुरस्कार तर हे मुळात विविध न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांशी संबंधित आहेत आणि हे निर्णय देखील व्यवसायांना माहित असणे आवश्यक आहे म्हणून तेथे या निर्णयांचे पालन करा आणि ते म्हणतात त्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती करू नका मग लॉबिंगचा प्रश्न येतो आता लॉबिंग म्हणजे कायदेकर्त्यावर प्रभाव पाडण्यासाठी विविध हितसंबंधी गटांकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचे हित पूर्ण करण्यासाठी केलेले कार्य आहे आपल्या व्यवसायावर परिणाम करू शकणाऱ्या लॉबिंगची उदाहरणे म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना थेट किंवा असोसिएशनद्वारे भेट देणे त्यामुळे लोक लॉबी बनवू शकतात आणि सरकारी कार्यालयांना थेट किंवा असोसिएशनद्वारे भेट देऊ शकतात आणि त्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू शकतात त्यानंतर सेवा संघाचा लॉबिंग गट म्हणून वापर करणे येते लॉबिंगशी संबंधित विद्यमान कायदे माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून लॉबिंग करताना कंपन्या यापैकी कोणत्याही लॉबचे उल्लंघन करू नये जसे की सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाची माहिती असलेल्या आणि सेवा संस्थेच्या कामकाजावर सरकारी सहभाग व्यवस्थापित करण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्याची क्षमताअसणे मग आपण विशेष हितसंबंधी गटाकडे येऊया जगभरातील आणि विशेषतः भारतातील व्यवसायावर परिणाम करणारी एक महत्वाची शक्ती म्हणजे उपभोक्तावादी चळवळ भारत सरकारने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा पास केला ज्या अंतर्गत ग्राहकांच्या 6 अधिकारांना मान्यता देण्यात आली आहे यामध्ये सुरक्षा माहिती निवड प्रतिनिधित्व निवारण आणि ग्राहक शिक्षण यांचा समावेश आहे म्हणून जोपर्यंत सुरक्षिततेचा प्रश्न आहे ग्राहकांना त्यांचा जीव आणि मालमत्तेना धोका होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या विपणनापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे माहिती मिळणे म्हणजे अन्यायकारक व्यापार पद्धतींपासून ग्राहकांना संरक्षण देणे आणि गुणवत्ता प्रमाण शुद्धता मानक आणि किंमतीबद्दल माहिती देण्याचा अधिकार असणे तसेच निवड म्हणजे स्पर्धात्मक किंमतींवर विविध उत्पादने आणि सेवा निवडण्याचा अधिकार असणे हे आहेत प्रतिनिधित्व म्हणजे सुनावणी करण्याचा आणि ग्राहकांच्या हिताचा योग्य व्यासपीठावर योग्य विचार केला जाईल याची खात्री बाळगण्याचा अधिकार आहे निवारण म्हणजे अन्यायकारक आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती आणि ग्राहकांच्या अनैतिक शोषणाविरूद्ध निवारण करण्याचा अधिकार आहे ग्राहक शिक्षण म्हणजे उत्पादने आणि सेवांविषयी शिक्षित होण्याचा अधिकार आहे तर हे विशेष हितसंबंधी गटांचे कार्य आहेत ते ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे पालन करतात ज्या अंतर्गत ग्राहकांना विशिष्ट कंपनीची कोणतीही सेवा खरेदी करताना किंवा वापरताना 6 अधिकार आहेत धन्यवाद मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल